व्यावहारिक पद्धतीने सेवा विपणनावरील या सत्रात आपले स्वागत आहे माझे नाव डॉ बिप्लब दत्ता आहे आणि माझा संपर्क तपशील येथे दिला आहे जेणेकरून एकदा तुम्ही या सत्रातील स्लाईड्स पाहिल्यावर जर तुम्हाला या सत्राबद्दल काही नवीन अभिप्राय दयायचा असेल तर ते तुम्ही देऊ शकता आणि मला तुम्हाला प्रतिसाद देण्यात आनंद होईल तर हा धडा क्रमांक 19 आहे जो सेवा प्रक्रियेच्या रचना भाग 1 च्या बाबत आहे म्हणून आपण सेवांची ब्लूप्रिंट विकसित करण्याकडे लक्ष देऊया आता आपण कौतुक कराल की आपण सेवा प्रक्रियेची योग्य रचना केली पाहिजे जेणेकरून आपली कंपनी आपल्या ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देऊ शकेल सेवा वितरीत करण्याची योजनेला सर्व्हिस ब्लूप्रिंट म्हणतात व ब्लूप्रिंट तयार करणे आवश्यक आहे जेणेकरून सर्व पक्षांना आपल्या ग्राहकांना सेवा कशी द्यावी हे स्पष्टपणे समजेल सर्व्हिस ब्लूप्रिंट ही सेवा प्रक्रियेची एक भौतिक योजना आहे परंतु सेवा वितरणाच्या प्रक्रियेदरम्यान आपल्याला ग्राहकांच्या अपेक्षा देखील समजून घ्याव्या लागतात तुम्हाला आठवत असेल की आपली सेवा तेव्हाच उच्च दर्जाची मानली जाईल जेव्हा ती सेवा खरेदी करणाऱ्या आपल्या ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करेल सर्व्हिस ब्लूप्रिंट कर्मचारी ग्राहक आणि सहकारी कोणत्या भूमिका निभावतात याचे संकेत देते जेणेकरून ग्राहकांना सेवांचा लाभ आणि त्याचे परिणाम मिळू शकतील या विषयांवर या धड्यात चर्चा करण्यात आली आहे 1984 मध्ये जी लिन शोस्टॅकने G Lynn Shostack सेवेची दृश्यात्मक माहिती देण्यासाठी सेवा ब्लूप्रिंट हा शब्द तयार केला आहे सेवा ब्लूप्रिंट म्हणजे सेवा प्राप्त करण्यासाठी ग्राहकाला अपेक्षित असलेले चरण दर चरण केलेली कृती होय रेस्टॉरंटचे सर्व्हिस ब्लूप्रिंटचे चित्र या सत्रात नंतरच्या आकृतीमध्ये दिले आहे आपण पाहू शकतो की प्रत्येक ग्राहकाची कृती भौतिक स्थानावर होईल जी सेवाक्षेत्राचा भाग आहे हे महत्वाचे आहे की सेवाक्षेत्राचा प्रत्येक भाग ग्राहकांच्या ब्रँडची अपेक्षित छाप देतो कारण ग्राहक सेवांच्या या भौतिक संकेतांचे निरीक्षण करत असतात उदाहरणार्थ प्रवेशद्वारावरील एक कर्कश दरवाजा म्हणजे त्या ठिकाणावरील केली जाणारी खराब देखभाल या बाबत सेवेचा संकेत देते आणि घाणेरडे मेनू कार्ड ग्राहकांच्या मनात रेस्टॉरंटमध्ये स्वच्छतेच्या पातळीबद्दल शंका निर्माण करेल दुसरीकडे एक हलके ताजेतवाने संगीत थकलेल्या आणि भुकेलेल्या ग्राहकाला काही आराम देण्यास मदत करू शकते जेव्हा तो रेस्टॉरंटमध्ये बसून जेवणाची वाट पाहत असतो ग्राहक सेवा कर्मचाऱ्यांशी संवाद साधेल त्यांना स्टेजवर बोलावले जाईल कारण हे संपर्क कर्मचारी ग्राहका सोबत संवाद साधताना व सेवा करत असताना ग्राहकांना दिसतील आपण हे लक्षात घेऊ शकता की ऑनस्टेज संपर्क कर्मचारी अनेक ठिकाणी ग्राहकांशी परस्पर संवाद साधतात हे मुद्दे सत्याच्या क्षणांचे सचित्र प्रतिनिधित्व मानले जाऊ शकतात जॅन कार्लझन यांनी 1980 मध्ये सेवा कर्मचारी संवाद साधून ग्राहकांना सेवा वितरीत करत असतानाच्या परिस्थितीसाठी एक शब्द वापरला आहे या प्रत्येक बिंदूवर संपर्क कर्मचाऱ्यांनी ग्राहकाच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत आणि त्याला किंवा तिला संतुष्ट केले पाहिजे जर ते त्या बिंदूंवर ग्राहकांच्या गरजा पूर्ण करू शकत नसतील तर ग्राहक असमाधानी असेल तथापि संपर्क कर्मचारी जर या बिंदूंवर ग्राहकांच्या सुप्त गरजा शोधू शकत असतील आणि ग्राहकांना अपेक्षित नसणाऱ्या सेवांचा काही भाग वितरीत करू शकत असतील तर ग्राहक आनंदित होतील ज्याप्रमाणे ग्राहक सेवा कर्मचार्यांशी संवाद साधतील ते त्याचप्रमाणे कळत न कळत सेवा क्षेत्रामधील घटकांशी संवाद साधतील त्यांना सत्याच्या या क्षणांचाही एक सुखद अनुभव असणे आवश्यक आहे म्हणूनच सेवा क्षेत्रामधील घटकांच्या रचनेकडे पुरेसे लक्ष देणे महत्वाचे आहे कारण हेच घटक विशिष्ट सेवा क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या अनुभवाची गुणवत्ता ठरवतील ऑनस्टेज संपर्क कर्मचाऱ्यांना बॅकस्टेज संपर्क कर्मचाऱ्यांकडून समर्थन मिळेल जे ग्राहकांना दिसू शकणार नाही तरीही ते कर्मचारी फोन इंटरनेट इत्यादीद्वारे ग्राहकांना सेवा देऊ शकतात त्यामुळे बॅकस्टेज संपर्क कर्मचारी ग्राहकांपासून दृश्यमानतेच्या व्हर्च्युअल लाइनद्वारे वेगळे केले जातात सेवा कर्मचाऱ्यांना संगणकाद्वारे चालवल्या जाणाऱ्या विविध सहाय्य प्रक्रियेद्वारे पुढे पाठिंबा दिला जाऊ शकतो बर्याचदा ग्राहक त्यांच्या सेवेचा भाग म्हणून माहिती प्राप्त करण्यासाठी संगणक टच स्क्रीन सारख्या इतर प्रक्रियेचा वापर करून संवाद साधतात तर मी तुमच्याशी सेवेच्या ब्लूप्रिंटबद्दल बोलत होतो येथे तुम्हाला रेस्टॉरंट सेवेची ब्लूप्रिंट दिसते तर यामध्ये तुम्ही पाहता की ग्राहक हा राजा असतो त्यामुळे ग्राहकाच्या काय कृती असतील तो रेस्टॉरंटमध्ये पोहोचतो रेस्टॉरंटमध्ये बसतो अन्नाची ऑर्डर देतो अन्नाची वाट पाहतो अन्न खातो हाथ धुतो त्याला बिल मिळते तो पैसे देतो आणि निघून जातो तर ही 8 कार्य किंवा 8 क्रिया आहेत जे ग्राहक करत असतात आता हे ग्राहक प्रत्यक्षात या प्रत्येक कृतीसाठी सेवा पुरवठादारांच्या ऑनस्टेज संपर्क व्यक्तीशी संवाद साधतील त्यामुळे सेवा पुरवठादार रेस्टॉरंटमध्ये एखाद्या व्यक्तीस नेमेल व हा व्यक्ती आलेल्या ग्राहकांना शुभेच्छा देईल व त्यांना त्यांचे टेबल दर्शवेल मग ते ग्राहक आपल्या स्थानावर बसल्यावर हा नेमून दिलेला व्यक्ती ग्राहकांना पाणी आणि मेनू देईल मग ग्राहक जेवणाची ऑर्डर देत असताना तो ग्राहकांकडून जेवणाची ऑर्डर स्वीकारेल ऑर्डर घेतल्यानंतर तो दृश्यमानतेची सीमा ओलांडतो आणि बॅकस्टेज संपर्क व्यक्तीला ऑर्डर देतो मग सपोर्ट प्रोसेस बॅकस्टेज संपर्क कर्मचाऱ्यांकडून ऑर्डर घेतात आणि अन्न तयार करतात मग हे अन्न अंतर्गत परस्परसंवाद आणि दृश्यमानता ओलांडून वितरित केले जातात आणि मग ग्राहकांना अन्न दिले जाते तर येथे आपण 3 लाईन्सबद्दल बोललो आहोत प्रथम लाईन म्हणजे ग्राहक आणि सहाय्यक व्यक्ती किंवा ऑनस्टेज संपर्क व्यक्ती दरम्यान परस्परसंवादाची ओळ होय मग आपल्याकडे दृश्यमानतेची ओळ आहे ज्याच्या पलीकडे ग्राहकाला काहीही दिसत नाही म्हणून तो ऑर्डर देतो आणि बॅकस्टेज संपर्क व्यक्ती ऑर्डर घेतो आणि नंतर अन्न तयार करणाऱ्या व्यक्तीला परस्परसंवादाच्या प्रक्रिये अंतर्गत माहिती देतो मग आपण पाहतो की ग्राहक वाट पाहतो आणि नंतर तो त्याला दिलेले अन्न खातो पुन्हा ऑनस्टेज संपर्क व्यक्ती आणि ग्राहक यांच्यात संपर्क होतो मग ग्राहक हाथ धुतो आणि त्याला संपर्क व्यक्तीकडून बिल प्राप्त होते हे बिल संपर्क व्यक्तीला बिल तयार करणाऱ्या इतर व्यक्तीकडून प्राप्त होते नंतर तो ग्राहक पैसे देतो आणि हा एका प्रकारचा व्यवहार असतो जो ऑनस्टेज संपर्क व्यक्तीच्या मदतीने केला जातो मग ऑनस्टेज संपर्क व्यक्ती ग्राहकांचे आभार मानतात आणि त्यानंतर ग्राहक रेस्टॉरंटचे परिसर सोडतो आता जेव्हा ग्राहक रेस्टॉरंटमध्ये येतो तेव्हा काय होते ते पाहूया तर तो प्रवेशद्वाराच्या दरवाजाकडे पाहतो नंतर तो रेस्टॉरंटचा आतील भाग पाहतो नंतर तो टेबलवरील कपडा पाहतो आणि मेनू पाहतो तो अन्न खाताना आतील वातावरण अन्न आणि अन्नाचे भांडी पाहतो हाथ धुताना तो हाथ धूत असलेल्या जागेचे निरीक्षण करतो बिल मिळाल्यानंतर तो स्वतःच ते बिल भरतो आणि ते बिल भरल्यानंतर ग्राहक त्याला परत केलेले चलन पाहतो आणि बाहेर जाण्यासाठी तो बाहेर जाण्याचे दार पाहतो म्हणून आपण पाहतो की ही दृश्य परस्परसंवादाची ओळ आहे जी ग्राहक व भौतिक पुरावा किंवा वातारवरणाचा भाग आहे तर यानंतर ग्राहकांचे कार्य आणि ऑनस्टेज संपर्क व्यक्ती दरम्यान परस्परसंवादाची एक ओळ आहे आता आपण पाहतो की परस्परसंवादाच्या ओळीवर ग्राहक आणि संपर्क व्यक्ती यांच्यातील संवादामध्ये येथे एक क्रॉस आहे तर या क्रॉसवर काळा बिंदू आहे ज्याला सत्याचे क्षण म्हणतात त्यामुळे सत्याच्या या क्षणी जेथे ग्राहक सेवा कर्मचाऱ्यांशी संवाद साधतो सत्याच्या या क्षणी सेवा कर्मचाऱ्यांना ग्राहकाला संतुष्ट करावे लागते किंवा आनंदही द्यावा लागतो त्यामुळे असे अनेक सत्याचे क्षण आहेत जेथे ग्राहक वेगवेगळ्या वेळी सेवा कर्मचाऱ्यांशी संवाद साधतात आणि परस्परसंवादाच्या ओळीवर सत्याच्या प्रत्येक क्षणी एक काळा ठिपका असतो जो दर्शवतो की हा सत्याचा क्षण आहे म्हणून जेव्हा सेवा प्रदाता अन्न पुरवतो आणि ग्राहक अन्न खातो तेव्हा पुन्हा सत्याचा क्षण येतो तर सत्याच्या या क्षणी ग्राहक आणि सेवा प्रदात्यामध्ये संवाद होतो आणि हे परस्परसंवाद असे असले पाहिजेत की ज्याप्रकारे सेवा प्रदाता ग्राहकाला सेवा देत आहे त्या सेवेबद्दल ग्राहक समाधानी किंवा आनंदित झालेला असला पाहिजे त्यामुळे सत्याचे हे क्षण परस्परसंवादाच्या ठिकाणी अत्यंत महत्वाचे आहेत कारण ग्राहक आणि सेवा प्रदात्यामधील संवाद म्हणून सेवा दिली जाते पुढे आपण दृश्य परस्परसंवादाची ओळ पाहूया येथे ग्राहक प्रत्यक्षात भौतिक पुराव्यातील घटकांशी संवाद साधतो आणि तो त्या घटकांकडे पाहतो जे भौतिक पुराव्याचा भाग असतात आणि कधीतरी त्यांच्याशी संवाद साधतात उदाहरणार्थ ग्राहक आपले हात आणि तोंड धुण्यासाठी जातो तो त्या क्षेत्राशी संवाद साधतो तो धुण्याच्या परिसराला पाहतो जर त्याला ते परिसर स्वच्छ आहे असे दिसले तर तो समाधानी होत व जर त्याला ते परिसर अस्वच्छ दिसलेतर तो असमाधानी होतो तर पुन्हा आपण पाहता की व्हिज्युअल इंटरॅक्शनची ओळ ग्राहक व भौतिक पुराव्यातील घटक यांच्यामध्ये परस्पर संवाद आहे तर हे मुद्दे देखील सत्याचे क्षण आहेत जे ग्राहक आणि भौतिक पुरावा यांच्यातील परस्परसंवादाचे मुद्दे आहेत त्यामुळे सत्याच्या या प्रत्येक क्षणी ग्राहकाला त्याच्या समोर आलेल्या भौतिक पुराव्यांच्या घटकावर समाधान मानावे लागेल किंवा ज्या भौतिक पुराव्याशी तो संवाद साधतो त्या घटकांमुळे त्याला आनंद होऊ शकतो मग अर्थातच आपल्याकडे दृश्यमानतेची ओळ आहे ज्याच्या पलीकडे ग्राहक पाहू शकत नाही परंतु दृश्यमानतेच्या या ओळीवर किंवा ही दृश्यमानतेची ओळीवर ऑनस्टेज संपर्क व्यक्ती बॅकस्टेज संपर्क व्यक्तीशी संवाद साधतो आता जेव्हा तो परस्पर संवाद साधत असतो तेव्हा तो परस्परसंवाद आंनदी संवाद किंवा एक सुखद संवाद असायला हवा व त्यानंतर ऑनस्टेज संपर्क व्यक्तीची वृत्तीसुद्धा आनंदित असली पाहिजे ज्याद्वारे तो सत्याच्या क्षणी परस्परसंवादाच्या ओळीने ग्राहकांना सेवा देऊ शकतो मग आपल्याकडे सपोर्ट प्रोसेस आणि बॅकस्टेज संपर्क व्यक्ती यांच्यातील अंतर्गत परस्परसंवादाची ओळ आहे त्यामुळे सपोर्ट प्रोसेसेस देखील खूप छान किंवा चांगल्या प्रकारे चालल्या पाहिजेत जेणेकरून बॅकस्टेज संपर्क व्यक्ती सपोर्ट प्रक्रियेबद्दल आनंदी असेल तो विशेषत बॅकस्टेज सपोर्ट प्रोसेसला अन्न तयार करण्यास सांगू शकतो आणि सपोर्ट प्रोसेसमधून अन्न मिळाल्यास तो आनंदी आहे आणि मग तो आनंदाने ग्राहकाला जेवण देतो आणि शेवटी ग्राहकाचे समाधान करतो किंवा सत्याच्या या क्षणी ग्राहकाला आनंदित करतो त्यामुळे या ब्लूप्रिंटचा वापर करून ग्राहक कोणत्या प्रकारची पावले उचलणार आहे ग्राहक काय कार्य करणार आहे हे आपण समजू शकत नाही आणि आपण भौतिक पुरावे देखील तयार करू शकतो ज्यांच्याशी ग्राहक मुख्यत्वे दृश्यास्पद संपर्कात येतो परंतु कधीकधी तो बिल चलन बाहेर जाण्याचा दरवाजा हाथ धुण्याचे परिसर अशा घटकांच्या संपर्कात येतो म्हणून हे अचूकपणे केले पाहिजे याचा अर्थ असा आहे की भौतिक पुरावा निर्दोष असला पाहिजे पुढे आपण कॉफी कॅफेमध्ये सेवेच्या ब्लूप्रिंटचे आणखी एक उदाहरण पाहूया तर इथे पुन्हा आपल्याला समजले की ग्राहक हा परिसरातील सर्वात महत्वाचा व्यक्ती आहे आणि म्हणूनच येथे ग्राहक येतो तो तेथे त्याचे वाहन पार्क करतो तो रेस्टॉरंटमध्ये येतो तेथे बसतो मेनू वाचतोतेथे थांबतो आणि वाट पाहतो पुन्हा परस्परसंवादाची रेषा असते आणि प्रत्येक क्रॉस सेक्शनमध्ये ग्राहक कृती व परस्परसंवाद दरम्यान परस्परसंवादाची रेषा असते आणि ऑनस्टेज संपर्क म्हणजे सत्याचे क्षण असते तर पुन्हा आपण इथे पहाल की जेव्हा सेवा प्रदात्याने संवाद साधला आणि आलेल्या ग्राहकाला आनंदित किंवा संतुष्ट केले तेव्हा तेथे सत्याचे 8 क्षण आहेत ग्राहक पुन्हा भौतिक पुराव्यांशी संवाद साधतो जसे की पार्किंग प्रवेशद्वार आतील रचना इत्यादी मग तो एकतर समाधानी असावा किंवा त्याने भौतिक पुराव्याच्या प्रकारामुळे व वातावरणाच्या प्रकाराने आश्चर्यचकित आणि आनंदित व्हावे किंवा येथे जे भौतिक पुराव्याचे घटक आहेत त्याबद्दल तो आनंदी झाला पाहिजे मग आपल्याकडे दृश्यमानतेची रेषा देखील आहे त्यामुळे ग्राहक दृश्यमानतेच्या पलीकडे काहीही पाहू शकत नाही आणि नंतर येथे अंतर्गत परस्परसंवादाची ओळ येते आणि येथे एक सपोर्ट प्रोसेस आहे ज्याद्वारे बिले तयार केली जातात तर हे कॉफी कॅफेच्या सेवेचे ब्लूप्रिंट आहे व या सेवेच्या ब्लूप्रिंटचा वापर करून एखाद्या व्यक्तीला समजू शकते की ग्राहकांसाठी काय महत्वाचे आहे आणि ऑनस्टेज संपर्क व्यक्ती तसेच भौतिक पुराव्यांचा वापर करून कोणत्या प्रकारचे संवाद साधायला हवेत जेणेकरून ग्राहक समाधानी होतील त्याचप्रमाणे आपल्याकडे आपल्याकडे रुग्णाच्या निवासस्थानावरून रक्त संकलन सेवांची एक सेवा ब्लूप्रिंट आहे ग्राहक ही अशी व्यक्ती आहे जी काही प्रकारच्या रोगांच्या निदानासाठी रक्त पुरवते म्हणून तो निदान केंद्राला दूरध्वनीचा वापर करून संपर्क साधतो नंतर त्याच्या घरी रक्तचा नमुना संग्रह प्राप्त करणारा व्यक्ती येतो त्यांनतर ग्राहक त्या व्यक्तीस रक्ताचा नमुना देतो व त्याचा रिपोर्ट कधी भेटेल त्याच्या दिनांक व वेळेबद्दल विचारपूस करतो आणि तो पैसे भरतो तर या उदाहरणामध्ये ग्राहकाचे निवासस्थान तसेच ऑनस्टेज संपर्क व्यक्तीची उपस्थिती हे भौतिक पुरावे आहेत आणि मग परस्परसंवादाचे हे मुद्दे देखील महत्त्वाचे आहेत मग एक ऑनस्टेज संपर्क व्यक्ती आहे जो कॉल प्राप्त करतो आणि वेळ आणि पत्ता नोंदवतो तो रक्ताचा नमुना घेतो तो संकलनाची तारीख आणि वेळ याबद्दल तपशील देतो आणि त्याला देयक प्राप्त होते आणि तो देयकाची पावती देतो मग दृश्यमानतेची एक ओळ येते ज्याच्या पलीकडे ग्राहक पाहू शकत नाही आणि तो बॅकस्टेज संपर्क व्यक्ती आहे जो नमुना संग्राहकाला संदेश पाठवतो आणि नंतर अंतर्गत परस्परसंवादाची अंतर्गत रेषा येते आणि तेथे अनेक सपोर्ट प्रोसेस आहेत जसे की विशेषत संगणक जे ऑनस्टेज संपर्क व्यक्तीला शक्य तितक्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी मदत करत आहेत तर ही सेवेच्या ब्लूप्रिंटची उदाहरणे आहेत जी केवळ विपणन क्षेत्रात वापरले जात नाहीत तर याचा वापर कामकाज समजून घेण्यासाठी आणि रेस्टॉरंट किंवा रुग्णाचे निवासस्थान इत्यादी ठिकाणचे एखादे विशिष्ट सुविधेचे कामकाज स्थापित करण्यासाठी देखील सेवेच्या ब्लूप्रिंटचा वापर केला जाऊ शकतो एकदा सेवेची ब्लूप्रिंट तयार झाली की सत्याच्या क्षणांची रचना करण्याच्या दृष्टीने सेवा आणखी विकसित करावी लागेल यासाठी सत्याच्या प्रत्येक क्षणी ग्राहकांच्या अपेक्षा जाणून घेणे आवश्यक आहे शिवाय सेवा प्रदाता आणि ग्राहक यांच्यासह सेवा वितरणामध्ये समाविष्ट असणाऱ्या विविध व्यक्तींच्या भूमिका लिखित स्वरूपात तपशीलवारपणे लिहिले जाणे आवश्यक आहेत यासाठी सर्व कर्मचारी व ग्राहकांना सेवा वितरीत करणारे सर्व सेवा प्रदाते यांनी ग्राहकांना योग्य प्रकारे सेवा देण्यासाठी व त्या करिता सक्षम होण्यासाठी ही प्रक्रिया शिकून घेतली पाहिजे या विषयावर आपण पुढील धड्यात चर्चा करणार आहोत हा धडा पाहण्यासाठी आपल्या सर्वांचे धन्यवाद मला आशा आहे की हे आपणास मदत करेल